कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल ऑफ मशीन टूल्स अंड प्रोसेस" या ओपन ऑनलाइन कोर्सच्या 19 व्या व्याख्यानात दर्शकांचे स्वागत आहे तर आज आपण फ्री फॉर्म पृष्ठभागांच्या मशीनिंगसाठी कटर पाथ जनरेशन या विषयावर समारोपाचे व्याख्यान घेणार आहोत आणि उर्वरित वेळेत आपण या विशिष्ट क्षेत्रातील सध्याच्या काही ट्रेंडवर चर्चा करू सुरूवात करण्यासाठी आम्ही आयसोपॅरामेट्रिक मशीनिंग आणि आयसोप्लानर मशीनिंगवर आधीच चर्चा पूर्ण केली आहे आम्ही तपशीलवार चर्चा केली आहे आयसोप्लानर मशीनिंगसाठी फॉरवर्ड स्टेप गणना आणि आज आम्ही शेवटचा भाग आयसोस्कॉलॉप मशीनिंग घेणार आहोत जे संपूर्ण पृष्ठभागावर समान उंचीचे खडबडीत स्कॅलॉप तयार करते त्यामुळे स्कॅलॉपची उंची स्थिर ठेवली जाते ज्यामुळे पृष्ठभागावर एकसमान खडबडीतपणा येतो यासाठी कमी मशीनिंग वेळ लागतो कारण अनावश्यक मशीनिंग नसते दुय्यम कटर पथ मास्टर कटर पाथपासून प्राप्त केले जातात आणि मास्टर कटर पथ सामान्यत त्याच्या काठांपैकी एक मानला जातो तर हे दोन वेगवेगळ्या बाजूने म्हणजे दोन समीप कटर मार्गाने टूलच्या दोन पोझिशन्स दाखवते आणि हे असे न कापलेले साहित्य आहे आणि या उंचीला स्कॅलॉप उंची म्हणतात तर हे फक्त एक आठवण देण्यासाठी आहे आपण या अभिव्यक्ती याआधी पाहिले आहेत हे डेरिव्हेटिव्ह आहेत उदाहरणार्थ u दिशेमधील पृष्ठभागाचे व्युत्पन्न स्वतः पृष्ठभागावर बरोबर डॉट प्रॉडक्ट आपल्याला माहित असलेले विशिष्ट मूल्य देते जे e इतके आहे हे F हे Ru Rv चे डॉट प्रॉडक्ट आहे G हे Rw Rw डॉट प्रॉडक्ट आहे इत्यादी या गोष्टींवर आपण मागच्या वेळी चर्चा केली होती ही वक्रताची अभिव्यक्ती आहे जी या प्रकरणात 1R मानली जाते आणि त्यामध्ये त्या सर्व स्थिरांकांचा समावेश आहे ज्याची व्याख्या तुम्हाला आधी माहीत आहे जसे की L आणि N आणि E F G त्यासोबत आपल्याकडे एक dudt आणि dwdt गुणक आहे ज्याला dudw वर देखील सरलीकृत केले जाऊ शकते आणि हे आपण ज्या दिशेने वक्रता विचारात घेत आहोत त्यानुसार बदलते या विशिष्ट प्रकाशनातील isoscallop मशीनिंगमध्ये फॉरवर्ड स्टेप पुनरावृत्तीशिवाय शोधली गेली आमच्याकडे फॉरवर्ड स्टेप शोधण्यासाठी आयसो प्लॅनर मशीनिंगच्या बाबतीत पुनरावृत्ती प्रोसेस करावी लागते परंतु आयसॉस्केलऑफ मध्ये पुनरावृत्ती न करता मिळू शकते आणि कटर मार्गाच्या बाजूने इन्क्रिमेंट म्हणून तुम्हाला माहिती असलेले एक पॅरामेट्रिक म्हणून व्यक्त केले गेले आहे जे पृष्ठभाग Ruw वर तिसऱ्या पॅरामीटर t चे फंक्शन म्हणून व्यक्त केले आहे तर आपल्याकडे येथे काय आहे आमच्याकडे हा विशिष्ट कटर मार्ग आहे कटर मार्गाच्या बाजूने ही स्पर्शिका या प्रारंभिक बिंदूवर घेतली गेली आहे आमचे लक्ष्य वाढीव वाढ इन्क्रिमेंट शोधणे आहे ज्यामुळे आम्हाला जे तुम्हाला माहित असलेल्या पॅरामीटर t2 पॅरामीटर मूल्य t2 ने दर्शविलेल्या या बिंदूपर्यंत पोहोचता येईल तर लक्षात ठेवा हे पॅरामीटर व्हॅल्यू आहे तर या बिंदूंवर वक्र स्थान वेक्टर अनुक्रमे R आणि R आहे हा R त्रिज्या नाही हा R मात्र त्रिज्या आहे हा एक 1वक्रता मला माफ करा हे थोडेसे गोंधळात टाकणारे असू शकते या विशिष्ट फरकाबद्दल सावध रहा आता जेव्हा जेव्हा आपण स्पर्शिकेचा विचार करत असतो तेव्हा ठीक आहे सर्वप्रथम मी हे नमूद करतो की येथे असे नमूद केले आहे की ∆t कटर मार्गाच्या बाजूने ती विशिष्ट पॅरामीट्रिक वाढ R जी आपल्याला स्वीकारार्ह फॉरवर्ड स्टेप देईल ती या अभिव्यक्तीद्वारे व्यक्त केली आहे 8 e चे वर्गमूळ जेथे e फॉर्म टॉलरन्स आहे √8 −4 2 Sqrt 8eK 4e2I मग आमच्याकडे इथे काय आहे Rt म्हणजे कटर मार्गावरील स्पर्शिका साखळीच्या स्वरूपात व्यक्त केली जाऊ शकते हे संपूर्ण डिफरेन्शियल आहे म्हणून हे मूलतः drdt चेन स्वरूपात व्यक्त केले जाते कारण R हे मुळात u आणि w आणि Rt चे कार्य आहे Rt आपण स्पर्शिकेचे स्वतःसह कटर मार्गावर डॉट प्रॉडक्ट आहे आपल्याकडे हे दोन डॉट प्रॉडक्ट आहेत आणि शेवटी या अभिव्यक्तीला जन्म देते की आपल्याकडे हे कसे आहे ∂R⁄∂u Ru ∂R⁄∂w Rw म्हणून व्यक्त केले जाते आणि नंतर आपण या Ru शी गुणाकार करतो हे पूर्वी परिभाषित केल्याप्रमाणे Ru आम्हाला e देईल अशा रीतीने ही टर्म अत्यंत सरळ साधी आहे तुम्ही ते स्वतः वापरून पाहू शकता आणि हे दुसरे काहीही नाही तर आपण आधी पाहिलेला प्रथम फंडामेंटल फॉर्म आहे ज्याला की इथे आपण I म्हणू Rt हा डॉट प्रॉडक्ट आहे म्हणून त्यात मुळात परिमाणाचा वर्ग समाविष्ट आहे म्हणून Rt चे परिपूर्ण मूल्य एप्सलुट व्हॅल्यू परिमाण हे 1st मूलभूत स्वरूपावरफंडामेंटल फॉर्मवर मूळ आहे दुसरे काही नाही आणि या Rt ची अभिव्यक्ती मिळाल्यानंतर आम्ही काय करतो तर आम्ही पायथागोरसच्या प्रमेय वापरतो ज्यामध्ये जेथे R वर्ग - R - e वर्ग या बाजूच्या चौरसाच्या समान असणे आवश्यक आहे ते येथे व्यक्त केले आहे आणि हे विशिष्ठ अंतर आपण Rt ∆t शिवाय दुसरे काहीही नाही म्हणून व्यक्त करतो म्हणून त्याचा अर्धा भाग Rt×∆t2 च्या बरोबर आहे कारण Rt मुळात drdt आहे ×∆t2 हे असे गृहीत धरून आपल्याला हे पूर्ण अंतर देईल की हा विशिष्ट कोन इतका लहान आहे की तो स्पर्शिकेच्या दिशेने असल्याचे मानले जाऊ शकते यातून आपण सहजपणे सोपे करू शकतो मी हे तुमच्यावर सोडत आहे की ∆t हे असल्याचे आम्ही सहजपणे म्हणू शकतो म्हणून आम्ही पुनरावृत्ती टाळत आहोत आणि कटर मार्गावर स्वीकारार्ह फॉरवर्ड स्टेप देण्यासाठी पॅरामीटरचा ∆t वाढीची अभिव्यक्ती मिळवत आहोत मग यानंतर आपण साइडस्टेपवर येतो आयसो स्कॅलॉपच्या बाबतीत साइडस्टेप कसे घेतले जाते एक पद्धत अशी असू शकते एकदा का आपल्याला एक विद्यमान कटर मार्ग या मार्गाने जाताना दिसला आणि पुढे स्टेप्स अंदाजे आहेत किंवा फॉरवर्ड स्टेपनुसार बिंदू मोजले गेले आहेत त्यांची स्थाने आधीच निर्धारित केली आहेत याचा अर्थ ही निळी वर्तुळे लहान निळी वर्तुळे अशी स्थाने आहेत ज्यावर साधन स्थीत असेल तर तो आम्हाला स्वीकारार्ह फॉरवर्ड देईल अशा रीतीने हा भाग पूर्ण झाला आहे मग आम्ही कटर मार्गाची पोझिशन्स शोधण्याचा प्रयत्न करत आहोत कटरच्या संभाव्य कटर मार्गावरील कटर संपर्क बिंदू त्याच्या बाजूला जे आजपर्यंत सापडलेले नाही आम्ही या विशिष्ट कटरवरील स्थानांची गणना करण्याचा प्रयत्न करत आहोत मार्ग जो आम्हाला स्वीकार्य साईड स्टेप देईल यासाठी आपण काय करतो आपण म्हणतो की ठीक आहे ही विशिष्ट स्टेप जी आपल्याला उचलायची आहे ती निश्चितपणे वेक्टरद्वारे परिभाषित केली जाणार आहे आपण फक्त त्याची दिशा आणि परिमाण शोधू शकतो जे व्हेक्टरसाठी आहे कटर पोझिशनच्या या विशिष्ट स्थानावरील पहिल्या कटर मार्गावरील साइडस्टेपचा विचार आपण कोणत्या दिशेने केला पाहिजे हे प्रथम शोधूया तर पहिल्या कटर मार्गावर जर आपण या स्थितीकडे पाहिले तर या कटर मार्गाची स्पर्शिका जी मुळात पुन्हा एकदा आपल्याला ही विशिष्ट स्पर्शिका देणारी Rt आहे ती आपल्याला या कटर मार्गावर कटरची दिशा देते आपण त्यास लंब असलेल्या दिशेला साईड स्टेप घेऊ म्हणून आपण असे म्हणू की या बिंदूवर पृष्ठभागावरील स्पर्शिक दिशा कटर स्पर्शिकेसह 90 अंश बनविल्यास ठीक आहे की ही विशिष्ट स्पर्शिक दिशा साईड स्टेप चिन्हांकित करेल तर आपण काय म्हणतो मला माफ करा अचानक R ला P ने चुकून बदलले आहे आणि मला म्हणायचे आहे की w ची जागा v ने घेतली आहे कृपया समजून घ्या की हे मुळात स्पर्शिकेशिवाय दुसरे काहीही दर्शवत नाही म्हणजे कृपया ते ∂R⁄∂u × dudt ∂R⁄∂w × dwdt म्हणून वाचा बाकी काही नाही सामान्य स्पर्शिकेची ही अभिव्यक्ती आपण आधीच पाहिली आहे म्हणून आपण येथे स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत की आपण विचारात घेतलेल्या दोन स्पर्शिका आहेत आणि ते आपल्याला 0 मिळण्यासाठी डॉट प्रॉडक्ट घेत आहेत याचा अर्थ ते परस्पर ऑर्थोगोनल आहेत ते एकमेकांना लंब आहेत एक स्पर्शिका म्हणजे कटर मार्गाच्या दिशेने आधीच अस्तित्वात असलेली स्पर्शिका आणि दुसरी स्पर्शिका ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही आपण त्याचे निराकरण करणार आहोत तर हा संबंध कटर मार्ग दिशांच्या ऑर्थोगोनॅलिटीची आणि साईड स्टेप ची व्याख्या करतो येथे हे लक्षात घेणे मनोरंजक आहे की ही अभिव्यक्ती कटर मार्गावरील स्पर्शिका दर्शवते आणि Ru आणि Rw ते येथे आकृतीत आहेत आणि यामध्ये देखील Ru हा Ru आणि Rw ते देखील इथे कॅल्क्युलेट केले आहेत का कारण Ru आणि Rw ते अपरिवर्तनीय आहेत ते दिशेवर अवलंबून नसतात dudt dwdt इत्यादी हे स्पर्शिका ज्या दिशेने विचारात घेतली जात आहे त्यावर अवलंबून असेल त्यामुळे डॉट प्रॉडक्टच्या मागील अभिव्यक्तीवरून आपल्याजवळ शेवटी dwdu असेल आपण dt संज्ञा रद्द करू dwdu स्पर्शिकेची दिशा बाजूच्या दिशेने दर्शवितो म्हणून ते सर्व प्रथम संबंधित आहे पृष्ठभाग स्थिर आहे आणि तो कटर मार्गाच्या दिशेशी देखील संबंधित आहे dv du प्रत्यक्षात dwdu असावा हे त्या विशिष्ट बिंदूवर कटरच्या कटर मार्गाच्या दिशेने संबंधित आहे त्यामुळे कटरची बाजू कोणत्या दिशेने घ्यायची हे आता आपल्याला कळले आहे आम्ही कटर मार्ग सॉरी कटर साइडस्टेप मॅग्निट्यूड किती असावा हे निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपण साध्या भूमितीची मदत घेतो आणि आपण म्हणतो की पृष्ठभाग बहिर्वक्र असल्यास कटरच्या जवळच्या कटर मार्गांवर 2 स्थाने असतील ठीक आहे या वेगवेगळ्या कटर मार्गांवर शेजारी शेजारी आहेत आणि आणि न कापलेल्या भागाची थोडी सामग्री मागे उरली आहे आणि PX स्कॅलॉपची उंची दर्शवतो ठीक आहे ते येथे लिहिले आहे PX स्कॅलप उंची AB केंद्रांमधील अंतर स्पष्टपणे ही कटर राऊंड नोज ची कटरच्या गोल नाकाच्या दोन स्थानांची केंद्रे आहेत आणि आम्ही त्याला 2a म्हणत आहोत आणि साइडस्टेप मात्र L आणि M वरील 2 कटर संपर्क बिंदूंमधील अंतर आहे आणि म्हणून LM साइडस्टेप दर्शवतो तर आपण येथून काय प्रस्थापित करणार आहोत ते हे आहे की हे शेवटी पृष्ठभागाच्या वक्रतेच्या केंद्राच्या केंद्रस्थानी भेटतील म्हणून आपल्याकडे समान त्रिकोण आहेत ज्यात LMAB वक्रतेच्या त्रिज्याएवढा असेल पृष्ठभाग कटरच्या वक्रतेच्या त्रिज्या पृष्ठभागाच्या वक्रता त्रिज्या हे आम्ही खाली लिहिले आहे नंतर किंवा आम्ही ते पटकन कागदावर लिहू शकतो म्हणजे जर आपल्याकडे कटरच्या 2 पोझिशन्स असतील आणि जर हा पृष्ठभाग असेल तर ही पहिली ओळ असेल म्हणजे वक्रतेची त्रिज्या असलेले नॉर्मल आहे म्हणून आम्ही मुळात असे म्हणत आहोत की जर ही साईड स्टेप असेल आणि जर हे केंद्र अंतर असेल आणि जर ही कटरच्या मार्गाच्या ऑर्थोगोनल पृष्ठभागाच्या वक्रतेची मोठी R त्रिज्या असेल आणि ही कटरच्या वक्रतेची त्रिज्या असेल तर आपण R r केंद्र अंतर साईड स्टेप RrR असे म्हणू शकतो हे आपण स्थापित करत आहोत याचा अर्थ आपण साइडस्टेप आणि केंद्र अंतर यांच्यातील संबंध प्रस्थापित करत आहोत आपण हे का करत आहोत कारण शेवटी आपल्याला हे निश्चित करायचे आहे की हे विशिष्ट परिमाण किती आहे ही परिमाण एकदा स्थापित केल्यावर आपण म्हणू की आपल्याला साइडस्टेप वेक्टरबद्दल संपूर्ण माहिती मिळाली आहे त्याची दिशा आधीच स्थापित केली आहे जर मला हे विशिष्ट परिमाण माहित असेल तर मी म्हणू शकतो की होय मला माहित आहे की मला एक निश्चित स्कॅलॉप उंची मिळेल साइडस्टेप मिळविण्यासाठी मला किती अंतर हलवावे लागेल ही स्कॅलॉप उंची आहे तर तुम्हाला माहीत असलेल्या आकृतीकडे परत येत आहे या विशिष्ट आकृतीवरून काही पायथागोरियन संबंधांद्वारे स्कॅलॉपची उंची मोजणे शक्य आहे ते पाहू जर आपण ही गणना केली असेल तर मी गणना परत सांगत नाही परंतु मी त्यापैकी एक किंवा दोन गणना दर्शवितो आम्ही काय म्हणू शकतो की येथे तुम्हाला एक काटकोन त्रिकोण XDB माहित असेल जेणेकरून आम्ही म्हणू शकतो XB कटरच्या त्रिज्याशिवाय दुसरे काहीही नाही कटरच्या चौरसाची त्रिज्या XD चौरस DB चौरस DB केंद्र अंतर च्या अर्धा असेल जेणेकरुन आपण कटर त्रिज्या आणि या विशिष्ट अंतर XD सह गणनामध्ये केंद्र अंतर समाविष्ट करू शकतो XD देखील तुम्हाला कटरची उंची माहित असेल म्हणजे स्कॅलॉपची उंचीशी संबंधित आहे आणि पृष्ठभागाची त्रिज्या म्हणजे पृष्ठभागाच्या वक्रतेची त्रिज्या कटरच्या मार्गाला लंब असलेल्या दिशेने आहे अशा प्रकारे हे संबंध रेखाटले गेले आहेत ते या विशिष्ट संदर्भातून घेतले आहेत आणि मी त्यांचा तपशीलवार विचार करत नाही परंतु आपण ते निश्चितपणे अनुसरण करू शकता आणि हे संबंध त्रिकोणी समानता संबंधांमधून येत आहे जे त्रिकोणी भौमितिक समानता आहे जे आपण आत्ताच पाहिले आहे आणि तिथून हे मूल्य येथे r किंवा R ने म्हणजे पृष्ठभागाच्या वक्रतेची त्रिज्या ने बदलले जाऊ शकते तर हे या संबंधात जिथे आत A आहेजेणेकरुन ते पुनरावृत्तीने सोडवले जाऊ शकते किंवा तुम्हाला माहित आहे की व्हेरिएबल्सचे पृथक्करण देखील केले जाऊ शकते जेणेकरुन ते विशिष्ट पॅरामीटर h R r या विशिष्ट पॅरामीटरच्या दृष्टीने पूर्णपणे सोडवता येईल हे पॅरामीटर्स बदलल्यावर साइडस्टेपची एक अभिव्यक्ती मिळते जी या 3 गोष्टींचे फंक्शन म्हणून निर्माण होते r कटरची त्रिज्या पृष्ठभागाच्या वक्रतेची त्रिज्या R आणि स्कॅलॉपची उंची h म्हणून जर आपण एखाद्या विशिष्ट साधनासाठी आणि पृष्ठभागाच्या संयोजनासाठी निश्चित स्कॅलॉप उंची निर्दिष्ट केली तर आपण पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूवर साइडस्टेप परिमाण मूल्य शोधू शकतो एकदा आम्ही ते स्थापित केल्यावर शेवटी आम्ही एक अभिव्यक्ती सादर करतो जी सध्याची साइडस्टेप स्थिती P आहे आणि साइडस्टेप पोझिशन P म्हणजे सध्याचे टूलचे स्थान P आहे टूलची साइडस्टेप स्थिती P आहे त्यांचे अंतर टेलर सिरीज विस्ताराने असू शकते म्हणून त्यामध्ये फक्त प्रथम व्युत्पन्न P u P ̇Δw Pu̇ Δu P Pẇ Δw समाविष्ट आहे त्यामुळे या टेलर मालिकेच्या विस्तारामध्ये शेवटी आम्हाला Δu आणि Δw चे समाधान मिळेल जे आम्हाला सध्याच्या कटरची स्थिती पासून कटरच्या बाजूच्या स्थानापर्यंत पॅरामेट्रिक इन्क्रिमेंट मिळेल ज्यामुळे पृष्ठभागाच्या खडबडीचे शिफारस केलेले मूल्य मिळेल हे एक समीकरण आहे आणि दुसरे समीकरण जर तुम्हाला आठवत असेल की आम्हाला तुमच्याकडून मिळालेले हे समीकरण आहे की तुम्ही याला काय म्हणता फक्त एक क्षण हा प्रतिसाद देत नाही ठीक आहे आम्ही याला थोड्या वेळाने भेट देऊ किंवा मी हे सुरुवातीपासून सुरू करू का कृपया मला परवानगी द्या ही एक अभिव्यक्ती होती जी आम्हाला Δw आणि Δu साठी मिळाली आहे हे एक समीकरण आहे आणि आम्ही आत्ताच भेट दिलेले इतर समीकरण आहे ठीक आहे येथे आपण साइडस्टेपची विशालता ठेवतो कारण P P sidestep आणि ते Δu आणि Δv अभिव्यक्तीशी समतुल्य आहे त्यामुळे आपल्याला दोन समीकरणे मिळतात आणि ही साधी समीकरणे आहेत आणि आपण Δu आणि Δw साठी सोडवू शकतो एकदा आम्ही हे सोडवल्यानंतर आम्हाला एक परिमाण मिळेल आम्हाला दिशा देखील मिळेल आणि आम्ही बाजूच्या स्थानांना सूचित करू शकतो आपण यातून वक्र पार करू शकतो uv समतल म्हणजे uw समतल आणि एकदा आपण त्यातून एक वक्र पार केल्यावर पृष्ठभागाच्या काठावर सुरू होण्यासाठी आणि थांबण्यासाठी आम्ही ते कापतो किंवा वाढवतो तुम्हाला या वस्तुस्थितीबद्दल आश्चर्य वाटेल की या सर्व कटर संपर्क बिंदूंद्वारे हे वक्र uw समतलमध्ये का केले जाते आणि XYZ समतलमध्ये नाही कृपया याचा विचार करा आता आपण आयसो स्कॅलॉप धोरणानुसार वक्र पृष्ठभागांसाठी कटर पथ निर्मितीची दुसरी पद्धत पाहू ज्यामध्ये हे आढळले की आपण चर्चा केलेल्या पद्धतीद्वारे कटर मार्ग तयार केला गेला आहे आणि काही इतर पद्धतींमध्ये त्यांच्याकडे भूमितीचे 2 आयामी विचार आहेत ज्यामुळे काही त्रुटी येऊ शकतात म्हणून आम्ही ही सूत्रे आणि समीकरणांचा अवलंब न करता ही चर्चा आकृतीने सुरू करतो हा फ्री फॉर्म पृष्ठभाग आहे आणि म्हणू की हा एक कटर मार्ग आहे आणि हे फेंग आणि ली यांनी 2002 मध्ये प्रकाशित केलेल्या पेपरद्वारे घेतले आहे तर या कटर पाथपासून सुरुवात करण्यासाठी आम्ही विशिष्ट बिंदूंवर चिन्हांकित करतो जे पुढे स्टेप्स समायोजित केले आहेत आम्ही या बिंदूंवर पृष्ठभाग नॉर्मल ठरवतो हे बिंदू सीएल पॉइंट्स आहेत त्या बॉल एंड मिलिंग कटरच्या नाकाच्या भागाचे केंद्र आपण त्यांना गुळगुळीत वक्राने जोडतो या गुळगुळीत वक्राच्या स्पर्शिका शोधून काढतो त्यामुळे आपल्याला या संबंधित स्थानांवर कटर दिशा मिळतात पुढे आपण या संबंधित ठिकाणी कटर एंड कटर बॉल एंडचा स्वीप्ट सेक्शन काढतो आणि स्वीप्ट सेक्शन असे आहेत जे कापल्या जाणार्या खोबणीची भूमिती परिभाषित करतात आम्ही सर्व कटिंग रेषा काढून टाकतो पुढे आपण कटरच्या swept section चे छेदनबिंदू शोधून काढतो ज्याचा पृष्ठभाग स्कॅलॉपच्या उंचीने डिझाइन पृष्ठभागापासून ऑफसेट आहे त्यामुळे हा पृष्ठभाग त्याच्या डिझाइन पृष्ठभागाच्या normal पासून दूर आहे आणि त्या सर्व स्कॅलपच्या उंचीनुसार संबंधित पोझिशन्स आणि अशा प्रकारे आम्ही कटरच्या swept section वर या स्थानांवर स्कॅलप वक्रच्या टिपा ठरवत आहोत म्हणून या स्कॅलपच्या tipsना चिन्हांकित करतात म्हणजे 1st कटर मार्गाच्या बाजूला संपूर्ण स्कॅलप भूमिती या विशिष्ट स्थितीद्वारे चिन्हांकित करतात पुढे आपण स्कॅलॉप ऑफसेट पृष्ठभाग काढून टाकतो या स्कॅलॉप टिप्स पॉइंट्समधून एक गुळगुळीत वक्र जातो कटरच्या जवळच्या कटर मार्गामध्ये त्याला पृष्ठभाग स्पर्श करणे आवश्यक आहे या विचारातून आम्ही कटरची जवळची स्थिती शोधतो आणि त्यास स्कॅलप बिंदूंमधून देखील जावे लागेल जे आधीच निर्धारित केले गेले आहे आणि आणखी एक अट आहे ती म्हणजे स्कॅलप टॅन्जेंट स्कॅलप टॅन्जेंट म्हणजे त्या स्पर्शिका ज्या स्कॅलपला स्पर्शिक असतात स्कॅलॉप स्पर्शिका त्रिज्याला लंब असणे आवश्यक आहे दुसऱ्या कटर मार्गाच्या स्वीप्ट विभागांचे वेक्टर ठीक आहे पहिल्या तसेच दुसऱ्या मार्गाच्या स्वीप्ट विभागाच्या त्रिज्या वेक्टरला लंब असणे आवश्यक आहे यामुळे हे दोन स्वीप्ट विभाग सह नियोजन असतील याचा विचार केला जातो का नाही स्कॅलॉप स्पर्शिकेसह त्या स्वीप्ट विभागांचे त्रिज्या वेक्टर लंब असतील तर स्वीप्ट केलेले विभाग स्वतः या स्कॅलॉप स्पर्शिकेला लंब असले पाहिजेत असे नाही आम्ही येथे एक स्कॅलॉप स्पर्शिका दर्शविली आहे आम्ही येथे एक स्कॅलॉप स्पर्शिका दर्शविली आहे आणि आम्ही दावा करत आहोत की ते स्वीप्ट ट्यूबला लंब आहे ठीक आहे ते स्वीप्ट ट्यूबला स्पर्शिक आहे आणि म्हणून ते याला जोडणाऱ्या त्रिज्या वेक्टरला लंब आहे मध्यभागी असलेला स्कॅलॉप पॉइंट तो या विशिष्ट रेडियल रेषेला लंब असतो तो या विशिष्ट रेडियल रेषेला लंब असतो परंतु तो या समतलांना लंब नसतो जर ते त्या समतलाना लंब असता तर तुम्हाला पुन्हा 2 स्वीप्ट विभाग एकाच समतलावर असल्याचे समजले असते आणि द्विमितीय भौमितीय गणना लागू झाली असती परंतु तसे नाही हा या विशिष्ट मॉडेलचा मागील मॉडेलसह फरक आहे तर या चर्चेच्या शेवटी आम्ही वेगवेगळ्या फॉरवर्ड स्टेप्स आणि वेगवेगळ्या साइड स्टेप्ससह कट केलेल्या वर्कपिसची 3 उदाहरणे पाहू तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखू शकता याकडे मोठ्या पुढच्या पायर्या आहेत आणि बाजूच्या स्टेप पॅटर्नचा एक अतिशय खडबडीत नमुना आहे ज्यामुळे उघड्या डोळ्यांना खडबडीतपणा दिसेल होय कदाचित हे इतके जवळून पाहण्यासारखे नाही त्यामुळे तुम्हाला या वर्कपिसच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या खडबडीत खुणा दिसतील तरीही बारकाईने पाहा होय ते खडबडीत खुणा दिसतात CNC ची सद्यस्थिती काय आहे ती या सर्व मशीनच्या मशीनिंगपुरती मर्यादित आहे का आणि तुम्हाला कदाचित 3 अक्ष किंवा 5 अक्ष माहित असतील इत्यादी CNC साठी कालांतराने विविध फील्ड किंवा ऍप्लिकेशन्स विकसित होत आहेत आमच्याकडे रॅपिड प्रोटोटाइपिंगच्या बाबतीत CNC लागू केले जात आहे जेथे रॅपिड प्रोटोटाइपिंगचे संपूर्ण तंत्रज्ञान CNC वर अवलंबून आहे यंत्राच्या हालचालींवर तंतोतंत नियंत्रण करता येत नाही तोपर्यंत म्हणजे वेगवेगळ्या स्लाइड्सच्या हालचाली वेगवेगळ्या टप्प्यात आम्ही वेगळ्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करू शकत नाही जसे की मी चर्चा केली आहे उदाहरणार्थ जलद प्रोटोटाइपिंग आणि अशा प्रकारे CNC अवलंबित तंत्रज्ञान खूप वेगाने विकसित होत आहे आणि शेवटी तुम्हाला कळेल की इतर वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जा उदाहरणार्थ मध्यम स्तरावरील उत्पादनामध्ये आमच्याकडे लवचिक उत्पादन प्रणाली आहेत जी मुळात संगणक नियंत्रित आहे आणि केवळ मोठ्या प्रमाणावर उत्पादनात आमच्याकडे विशेष उद्देश मशीन्स आहेत ज्यात इतर पैलू आहेत ज्या मशीनिंगमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या भूमितींची प्रत अजूनही आहे तिथेही आपल्याकडे हळूहळू तंत्रज्ञानाचा विकास होत आहे जे काही विशिष्ट टूलिंगशिवाय कार्य करू शकते पार्ट स्पेसिफिक टूलींग म्हणजे मुळात अशी साधने जी विशिष्ट भागांना समर्पित असतात आणि अशा प्रकारे आम्ही विशेष टूलींग फिजिकल डिव्हाईस इत्यादींवर खूप अवलंबून असतो आणि CNC तुम्हाला माहित आहे की अशा तंत्रज्ञानाच्या निर्मूलनासाठी लक्ष्य आहे धन्यवाद